तर हे आहे माझे टेस्टिंग फंक्शन तर आता सुरु करूया इक्वेशन मला मिळालेले आहे त्यापासून तर माझे हे फंक्शन कशाप्रकारचे असेल बरं म्हणून ओव्हर ओमेगा बरोबर ही डाव्या बाजूची टर्म असेल की जिथे T हेच काही सर्व गोष्ट असेल इथे हीच सर्व काही गोष्ट आहे पहिली गोष्ट तुम्ही ही पाहिली असेल ती म्हणजे हे इंटीग्रल दोन एलिमेंट्स च्या वर आहे म्हणून मी हे इंटिग्रल ओव्हर a प्लस इंटिग्रल ओव्हर b अशाप्रकारे ब्रेकअप करू शकते का कारण कारण हा T इथे आहे तो दोन्हींवर नॉन झीरो आहे तर मी हे असे लिहू शकते तर आता आतापर्यंत आपल्याकडे फक्त हा म्हणूनच ठेवला होता परंतु शेवटी आपल्याला हा बेसीस फंक्शन च्या स्वरूपात सबस्टिट्यूट करायचा आहे तर काय आहे हा बेसीस फंक्शन च्या स्वरूपात कोणत्याही त्रिकोणातील कोणत्याही पॉइंट ला हे एक 's लिनियर कॉम्बिनेशन असते आणि अज्ञात 's ही वेटस असतात तर अशाप्रकारे मी हे इथे असे लिहिन तर मी लिहू शकेन तर मी फक्त असे लिहिले की मला ग्लोबल अशा अर्थी उल्लेख करायचा आहे खरतर इथे कोणतेच सब सुपरस्क्रिप्ट नाही तिथे कोणत्याही एलिमेंट ला रेफर करत आहे की अशा प्रकारचे काहीही बरोबर ओके तर हे एक्सपांड होत आहे तर आता आपण हे एकामागोमाग एक असे घेऊया ओके तर पहिला इंटिग्रल आहे ओव्हर एलिमेंट a आणि हे तीन लोकल टेस्टिंग च्या टर्म मध्ये असणार आहे एलिमेंट a च्या 3 लोकल बेसीस फंक्शन्स तर पहिली टर्म पहिली टर्म असेल पण आपण ग्लोबल 's मध्ये च्या टर्म मध्ये लिहिणार आहोत कारण मला माझी इक्वेशन्स त्याच ग्लोबल 's च्या टर्म मध्ये हवी आहेत त्यासाठी मी सॉल्व्ह करत आहे तर पहिली टर्म पहिली टर्म कोणती असेल तर काय असतील एलिमेंट a साठी किती आहेत तिथे इथे येणारे किती 's आहेत एलिमेंट a साठी विद्यार्थी एलिमेंट a साठी विद्यार्थी तर ग्लोबल नोड्स साठी बरोबर हे एज वर आधारित आहे आपण ग्लोबल नोड्स बद्दल बोलत नाही आहोत आपल्याला ग्लोबल एजेस बद्दल बोलायचे आहे विद्यार्थी एज सुद्धा जे माहित नसलेले आहेत ते एजेस सोबत असलेल्या फील्ड चे टॅन्जेनशियल कम्पोनन्ट आहेत बरोबर म्हणून विद्यार्थी आणि हा सामायिक आहे एलिमेंट b विद्यार्थी प्रत्येक एलिमेंट साठी ह्या इक्वेशन मध्ये हे 's असतील ओके तर जेव्हा मी इथे ओवर एलिमेंट a इंटिग्रेट करत असेन तर पहिली टर्म जी मला मिळणार आहे ती समजा आहे किंवा चा समावेश असलेली टर्म आता मी पुढे काय लिहिणार मला इथे तुम्हाला हे ब्रॅकेट कम्प्लीट करायला हवे आहे तर यांच्या संदर्भातली कोणती टर्म ह्या मध्ये टेस्टिंग फंक्शन मध्ये कोणता येईल विद्यार्थी हो हो पण कोणता a की b विद्यार्थी T 2 a आपण इथला r विसरून चालूया तो इथे सगळीकडे आहे बरोबर आणि आला आहे तर कोणता टर्म मधला कोणता आता इथे त्यातला कोणता येईल हा पुढचा असला पाहिजे लक्षात ठेवा मी याप्रमाणेच एक्सपांड करत आहे हे एलिमेंट a साठीचे बेसीस फंक्शन आहे खूप आधी आपण जे शेप फंक्शन दाखवले होते ते आठवा पाहू बरोबर तुम्हाला पुन्हा एकदा मी दाखवायला हवे आहे का बेसीस फंक्शन विद्यार्थी नको ठीक आहे ते काय असायला हवे विद्यार्थी तर सिंगल टाईप साठी सिंगल बेसीस फंक्शन असेल दिलेल्या एज साठी एलिमेंट मध्ये a साठी तिथे एक सिंगल बेसीस फंक्शन आहे त्यामुळे आपण एलिमेंट a च्या आत आहोत एलिमेंट a साठी बरोबर आहे एज नंबर लक्षात ठेवा म्हणून इथे लोकल नंबर आहे ग्रीन मधला बरोबर आणि ह्या तीन गोष्टी आहेत बरोबर त्यामुळे माझ्या माझ्याकडे असेल तेव्हा त्यासाठी कोणते टेस्टिंग कोणते बेसीस फंक्शन असेल विद्यार्थी आपल्याकडे 3 चॉईसेस आहेत त्यापैकी कोणता येथे येईल तर इथे येईल 1 कारण ह्या प्राण्यामुळे बरोबर कारण हाच आहे की ज्यामुळे त्याला मिळेल तर आपण असे करू या अशा प्रकारे लिहू आपण एलिमेंट a मध्ये H अशाप्रकारे लिहिला जाईल प्लस काय विद्यार्थी 0 0 प्लस b मध्ये इक्वल टू असेल तर आपण सुरू करू या खरंतर मला मलाही हे एकदा पुन्हा लिहू द्या थोडे बारकावे आहेत त्यामुळे थोड्या अधिक प्रमाणात काळजीपूर्वक आपल्याला लिहावे लागेल पहिल्यांदा सगळं काही लोकल एजेस च्या टर्म मध्ये लिहूया ओके तर लोकल एजेस खूपच सोप्या आहेत या आहेत लोकल बरोबर त्यामुळे लोकल एज आणि त्याच प्रमाणे हे आहेत विद्यार्थी 2 2 ओके तर हे आहेत लोकल च्या टर्म मध्ये आता a जर मला लिहायचे आहे आता मला लोकल U's ग्लोबल ने रिप्लेस करायचे आहेत पहिल्या साठी मी काय लिहेन पहिल्या साठी हे मी फक्त असे लिहू शकते दुसरा आहे हा कोणत्या U शी संबंधित आहे विद्यार्थी 4 पुढचा आहे शेवटी बरोबर शेवटची टर्म आहे का बरोबर हा कोणत्या एलिमेंट पासून पॉईंट करतोय विद्यार्थी 2 ते 4 दोन ते चार बरोबर तरी इथे आहे 1's पाहूया 0 कशा सारखा दिसतो इथे छोटीशी चूक देखील झालेली आहे कन्व्हेन्शन लहानापासून मोठ्या कडे असे आहे बरोबर विद्यार्थी आत मध्ये आपण फक्त जात होतो 0 किंवा 2 2 पासून नाही आपण लहानात लहान लोकल नोड नंबर ते मोठ्यात मोठा लोकल नोड नंबर असे जात होतो बरोबर विद्यार्थी एकदाच आपण जे कन्व्हेन्शन ला जातो ते अप्लाय करा दोन्ही ग्लोबल आणि होय मी कन्वेंशन गृहीत धरलेले आहे विद्यार्थी होय मला तुम्ही दोन्ही लोकल आणि रुरल अशी गृहीत धरलेली कोणती कन्वेंशन वापरू शकता तो माझा चॉईस असेल विद्यार्थी आपण तो बदलू शकतो आपण नंतर बदलू शकतो विद्यार्थी आपण तोच सारखा वापरतोय का होय मी तोच सेम वापरते आहे तर ग्लोबल एज नंबर 5 दोन ते चार अशी पॉईंट करते बरोबर तर त्याची दिशा अशी असेल ह्या ह्या पद्धतीने आता हा भाग तर तर हा लहान किंवा मोठा कसा बरोबर आहे विद्यार्थी नाही आता हो ते पण आता बदलले आहे विद्यार्थी म्हणजे 2 0 होय बरोबर ओके तर आता आपण आपल्या मागच्या कन्वेंशन ला मागे जाऊ ओरिजनल ला जाऊ सायकलिकली राईट ला होते हे हे हेच आपण पूर्वी घेतलेले होय आता आता कन्व्हेन्शन सुसंगत आहे हे आहे लोकल एज कन्वेंशन की जे सायकलिक पद्धतीने असेल माझे ग्लोबल एज कन्वेंशन हे सर्वात लहान नोड ते सर्वात मोठा नोड असे आहे बरोबर म्हणून 5 ची डायरेक्शन ही 2 ते 4 अशी असेल ग्लोबल 4 ग्लोबल 2 ते ग्लोबल 4 विद्यार्थी ते असेल प्लस स्मॉलर तर हे होईल इथे प्लस खूप छान आणि आणि एलिमेंट b मध्ये हे इथे होईल म्हणून आहे बरोबर इथे मला मिळेल विद्यार्थी कन्सिस्टंट कारण लोकल Us आणि ग्लोबल Us हे मॅच व्हायला हवे विद्यार्थी होय विद्यार्थी साईन बदल म्हणजे ग्लोबल साठी विरुद्ध दिशा असेल आणि साठी चला पाहूया साठी विद्यार्थी होय हो बरोबर तर साठी इथे मायनस साईन हवी बाकी सगळे ठीक आहेत विद्यार्थी नाही नाही टेस्टिंग फंक्शन जे आहेत ते आहेत विद्यार्थी नाही पण कारण सो आपण ते करत आहोत जेव्हापासून आपण सिस्टम ऑफ इक्वेशन्स लिहायला सुरुवात करतो H जो मी मी सबस्टीट्यूट करत आहे तो अस्पष्ट असायला हवा Us च्या टर्म मध्ये म्हणूनच मी मी फार लक्ष देऊन खात्री करून घेत आहे की इथली सर्व साईन स्पष्ट आणि बरोबर आहेत तर बरोबर आहे विरुद्ध दिशेत आहे आता मी काय करत आहे तर मी लोकल आणि ग्लोबल एज एकाच दिशेला पॉईंट करत आहेत का याची मी तुलना करत आहे बरोबर आहे ला मायनस साइन आहे हे त्या सेम दिशेला आहे एलिमेंट a मध्ये मी जेव्हा एलिमेंट b कडे येते तेव्हा 2 आणि 0 हे सारख्या दिशेला आहेत 3 आणि 1 सारख्या दिशेला आहेत 5 विरुद्ध दिशेला म्हणून मला मायनस साईन मिळाले गुड पॉईंट चांगला मुद्दा विद्यार्थी आपण ग्लोबल आणि लोकल साठी दोन भिन्न कन्वेंशन का घेत आहोत सेम वापरू शकतो आपण वापरू शकता सारखे पण आपण ह्या मायनस साईन च्या मुद्द्यापासून लांब जाऊ शकत नाही सुटका नाही जर तुम्ही दुसरे काही कन्वेंशन गृहीत धरले तुम्हाला हवे ते तर तुम्ही आणखीन मायनस इथे गोळा करायला आणि त्या फिक्स कराव्या लागतील ओके तर ह्या मायनस साईन पासून सुटका नाही विद्यार्थी तिथे नंबरिंग बदलेल ना नंबरिंग बदलेल ओके डाव्या बाजूला इथे ओव्हर a परत येणारी पहिली टर्म आहे तर हे एक बरोबर आहे जे आपण लिहिले का कारण ते टेस्टिंग फंक्शन आहे आणि बरोबर पहिला मधून येत आहे या इथे प्लस पुढची काहीशी अशी असेल त्यापुढची टर्म काय असेल विद्यार्थी हे आहेत b मी नाही मी अजून a संपवलेला नाही विद्यार्थी हे सेम राहते आणि आणि माझ्याकडे काय आहे विद्यार्थी T 0 खूप छान आणि त्यानंतर माझ्याकडे आहे विद्यार्थी प्लस हे काय आहे विद्यार्थी तर हा पहिला येणारा प्राणी हा आहे की जो मी माझे टेस्टिंग फंक्शन ओव्हर a म्हणून इथे वापरत होते कारण दुसरी टर्म b ह्या इथे ओव्हर एलिमेंट a 0 आहे म्हणूनच मी इथे जास्त कॉन्ट्रीब्युट न करता सरळ इंटिग्रल ओव्हर एलिमेंट b ला स्विच केले पहिला व्हेरिएबल काय असेल तो विद्यार्थी टेस्टिंग पार्ट चे काय आता विद्यार्थी विद्यार्थी प्लस पुढची टर्म विद्यार्थी U 3 तर यामुळे मला डावी बाजू मिळाली हे इक्वेशन मला मिळाले आहे डाव्या बाजूला त्याच्यामध्ये किती व्हेरिएबल आहेत विद्यार्थी 5 पाच व्हेरिएबल हे एलिमेंट वर घडले जेव्हा एज नंबर 5 घेतली कारण दोन्ही एलिमेंट साठी एज नंबर 5 ही सामायिक आहे जर मी ग्लोबल एज नंबर 1 घेतली असती तर किती वेरिएबल कोणकोणते व्हेरिएबल येथे आले असते ग्लोबल एज नंबर वन कोणते व्हेरिएबल आले असते विद्यार्थी विद्यार्थी इथे नसेल विद्यार्थी एजेस होय एजेस ओके तर हे एवढे मॅक्सिमम होऊ शकते की जिथे एज शेअर होऊ शकते अर्थात 2 एलिमेंट्स ने बरोबर म्हणून एखाद्या इक्वेशन मध्ये जास्तीत जास्त नॉन झिरो एन्ट्रीज असतील जास्तीत जास्त जरी तिथे 10000 एलिमेंट्स असतील तरीही कोणतीही एज केवळ दोन ने च शेअर होऊ शकते म्हणून जास्तीत जास्त व्हेरिएबल इक्वेशन मध्ये येऊ शकतात ते असतील 5 हे बरोबर 1 सामायिक प्लस दोन 2 इतरांकडून 2 आणखीन इतरांकडून 5 बरोबर म्हणून ह्या स्पार्स मॅट्रिक्स ची बँडविड्थ 5 पेक्षा जास्त असू शकत नाही कोणतीही एज घ्या जरी लाखो एलिमेंट्स असतील तरी प्रत्येक इक्वेशन ला बेस्ट पाच असतील जर मी एखाद्या बॉर्डर बाउंड्री एज वर असेन तर किती इक्वेशन्स मला मिळतील तर त्यामुळे ह्या स्पार्स मॅट्रिक्स ची बँडविड्थ 5 पेक्षा जास्त असू शकत नाही मेश च्या साईझ ची पर्वा न करता ही आहे FEM ची खरी पॉवर तर इथे एक छोटासा सोपा मार्ग आहे हे लिहिण्याचा मी आता चला हे या पद्धतीने लिहा हे कोड करण्यासाठी सोपे आहे ओके तर मी लिहिण्याचा प्रयत्न करत आहे तर मी एक इक्वेशन लिहिण्याचा प्रयत्न करत आहे ओके तर मी लिहीन याठिकाणी या प्रॉब्लेम मध्ये 5 U's आहेत मला त्याच्याशी संबंधित a's लिहायचे आहेत म्हणून पहिली टर्म काय असेल मी काय लिहू शकेन हे असे तर आता पाहूया टर्म कडे इथे फक्त टर्म आहे बरोबर तर हे इंटीग्रल आहे ओव्हर a आणि हे कशा कशा मधलं कपलिंग आहे तर इथे आहे 2 दोन आणि इथे आहे 1 बरोबर तरी इथे मी लिहू शकते 2 कॉमा 1 ह्या म्हणण्याचा अर्थ काय म्हणजे सुपर स्क्रिप्ट चा उल्लेख एलिमेंट a साठी आहे एलिमेंट a मध्ये आपण लोकल बेसिस 1 आणि लोकल बेसिस 2 चे डॉट प्रॉडक्ट घेत आहोत असा याचा अर्थ आहे एवढेच त्यानंतर पुढील आहे म्हणून A कडून ही टर्म येणार आहे मी हे इंटिग्रल ओव्हर b असे लिहिन आणि 1 कॉमा 0 पुढे येत आहे तरी असणार आहे पुढे येईल बरोबर तर हे काय असेल विद्यार्थी मायनस मी फक्त इथे कॉमा देईन म्हणजे ते मिक्स झालेले नाही ह्याची खात्री करण्यासाठी आणि शेवटी आहे लिहू शकतो ओव्हर विद्यार्थी लोकल डायमेन्शन बरोबर दोन्ही देखील लोकल आहेत बरोबर दोन्ही दोन्ही आणि आणि ते लोकल आहेत कारण मी मी त्यांना नमूद केले आहे 2 1 किंवा 0 2 1 म्हणजे केवळ 0 1 किंवा 2 हे लोकल एज नंबर आहेत मी मी ही संपूर्ण इक्वेशन्स संपूर्णपणे ग्लोबल एजेस च्या टर्म मध्ये देखील लिहू शकले असते ह्या सर्व गोष्टी घेण्यासाठी बरेच मार्ग आहेत परंतु हा माझा चॉईस आहे परंतु मी ह्या मेथडने लिहिण्या मागचे कारण असे की आपल्याला मी सांगत आहे की आपल्याला कसा खरंतर कोड लिहायचा आहे आपल्याकडे असं फंक्शन असेल ज्याला तीन गोष्टी इनपुट म्हणून घेता येतील कोणता एलिमेंट कोणता लोकल नंबर तो इंटीग्रल साठी घेईल आणि आणि तुम्ही इथे तुमची कॅपिटल A टर्म पॉप्युलेट कराल येथे ही आपली आहे एक रो आणि ती असेल एज 5 ही अंतर्गत आहे बरोबर म्हणून खरतर यापैकी हे आहे त्याच्याशी संबंधित मला म्हणायचं मला नाही यायचे मला नाही मिळणार हे सर्व कारण एज नंबर फाइव च्या सोबत हे टेस्ट होते हे साध्या पद्धतीने इक्वल टू b 5 होय एक इक्वेशन हे जे काही मी लिहिले आहे सारख्याच प्रकारच्या फॉर्म मध्ये डाव्याबाजूला टोटल फील्ड फार्मूला आणि स्कॅटर्ड फिल्ड फॉर्मुलेशन पूर्णपणे विद्यार्थी फक्त b बदलेल b बदलेल कुठे तो बदलेल तर मागच्या मॉड्यूल मध्ये आपण डिस्कस केल्याप्रमाणे ते जर स्कॅटर्ड फील्ड फॉर्मुलेशन असले असते तर आपल्याला Us ना एक्सपांड करावे लागतील आणि Us मधील फरकांच्या संदर्भातील आणखीन एक इक्वेशन एड करावे लागेल की जे इन्सिडेंट फिल्ड शी इक्वल असेल ओके पण हे थोडे सोपे ठेवूया आता फक्त असा विचार करू या टोटल फील्ड फॉर्मुलेशन बद्दल सध्या तरी ओके तर मला नॉन झिरो राइट अँड साईड कुठून मिळेल काय शक्यता आहे काय आहेत शक्यता हे जे b 's आहेत ते नॉन झिरो कधी होतील तर हे आहेत एज नंबर्स 1 2 3 आणि 4 ते बाउंड्री वर आहेत बरोबर हे एक क्षुल्लक कार्टून सारखं यांचे उदाहरण आहे ज्या मध्ये इथे फक्त दोन एलिमेंट्स आहेत त्यामुळे इथे खूप बाउंड्री एजेस 1 2 3 आणि 4 आहेत सर्व बाउंड्री एजेस परंतु फक्त 5 ही इंटिरियर आहे वास्तविक रियल वर्ल्ड मध्ये हे दुसऱ्या प्रकारचे असते जिथे हे जास्तीत जास्त एजेस ह्या इंटिरियर एजेस असतात आणि बाउंड्री एजेस खूप कमी असतात म्हणून ह्या केस मध्ये सर्व टर्म आपल्याला नॉन झिरो कॉन्टिटी देतील उजव्या बाजू वर त्या येतील 1 2 3 4 कडून ओके आणि आपण यापूर्वीच डिस्कस केलेले आहे की ही गोष्ट लिहिण्यासाठी कोणता फॉर्म असतो अशाप्रकारे आपल्या 2D व्हेक्टर FEM मधील सिस्टम ऑफ इक्वेशन्स आपण तयार करू शकता विद्यार्थी सर शेअर्ड एज 0 का होईल का होऊ शकते विद्यार्थीशेअर्ड एज v ही झिरो का होऊ शकते बरोबर तर शेअर्ड एज v का 0 होऊ शकते कारण आपण पण इथे मागे जाऊया मागे येथे होय इथेच किंवा खरं तर आपण सोपे करूया आपण थोडे याठिकाणी उजव्या बाजूच्या वीक फॉर्म कडे पाहूया इथे हे बाउंड्री च्या फक्त एजेस वर आहे विद्यार्थी बरोबर बरोबर बाउंड्री वर एज साठी आपण जे घेतले होते ते होते तेव्हा इंटिरियर होते आता इंटिरियर आहे हे बाउंड्री वर काय आहे हे टॅन्जेनशियल आहे की संपूर्णपणे नॉर्मल विद्यार्थी संपूर्णपणे नॉर्मल संपूर्णपणे नॉर्मल बरोबर त्यामुळे हे संपूर्णपणे नॉर्मल हे पूर्ण एक्सप्रेशन बरोबरचे डॉट प्रॉडक्ट झिरो होऊन त्याचा शेवट होईल का उजव्या बाजू साठीचे कॉन्ट्रीब्युशन केवळ त्या एज बरोबर संबंधित असणाऱ्या टेस्टिंग फंक्शन्स पासून येईल इंटिरियर घटकांना सारखी झिरो डॉट प्रोडक्टची आयडेंटिटी दिली जाईल ओके तुम्हाला थोडा अल्जेब्रा वापरून ही केस पहावी लागेल वर्कआउट करावे लागेल विद्यार्थी म्हणून स्पार्स मधील Us मध्ये त्याचे खूप एलिमेंट्स होय उजव्या बाजू कडच्या टर्म स्पार्स मध्ये नॉन झिरो असल्यामुळे केवळ बाउंड्री एजेस कडून येतील बाकी सर्व काही झिरो असेल होय मायनस साइन ची काळजी घेण्यासाठी खूप काळजीपूर्वक खूप काम करावे लागेल 2D साठी नोड वर आधारित FEM करायचे झाले तर हे मायनस साइन चे घोळ आपल्याला त्रास देता कामा नये मी एका प्रॉब्लेम बद्दल बोलले होते ज्याला इंटरनल रेसोनन्स असे म्हणतात तर तुम्हाला काही स्पुरिअस सोल्युशन्स मिळतील जी काही बहुतेक नसतील परंतु मॅथेमॅटिकलि प्रॉब्लेम ला पूर्णपणे स्पोईल करून टाकतील म्हणून तुम्हाला वाटेल की तुम्हाला सोल्युशन मिळाले परंतु खरंतर नाही आणि आणि हे व्हेक्टर वर आधारित FEM त्याला संपवते